प्रॉब्लेम्स 1 5 हा भाग आणि यानंतर चा एक आपण असाईनमेंट क्रमांक पाच आणि असाइनमेंट क्रमांक सहा सोडवत असणार आहोत तुम्ही मला असाइनमेंट क्रमांक एक पासून चार पर्यंत सोडवत असताना पाहिले आहे आणि आपण या दोन भागां मध्ये जे करणार आहोत ते असे आहे की प्रश्न सोडवणे हे टिचिंग असिस्टंट कडून केले जाईल जे या कोर्समध्ये अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे ते आयआयटी कानपूर येथे भौतिक शास्त्र विभागांमध्ये पी एच डी चे नियमित विद्यार्थी आहेत आणि ते असाइनमेंट मधील दुरुस्तीसाठी आणि प्रश्नांचे उत्तर सोडवण्यासाठी जबाबदार आहेत आणि तर आज ते आपल्याशी या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत जे मी तुमच्यासोबत केले आहेत असाइनमेंट क्रमांक पाच ही श्री राबिथ सिंग आणि मिस परमिता दास गुप्ता हे सोडवणार आहेत तर येथे राबिथ सिंग आहेत पहिला प्रश्न मध्ये तुम्हाला हे इंटीग्रल कॉस थिटा प्राइम साईन थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम छेद R चा वर्ग अधिक स्मॉल r चा वर्ग वजा 2 r कॅपिटल R कॉस थिटा प्राईम कॉस थिटा अधिक साईन थिटा प्राईम साईन थिटा कॉस फाय वजा फाय प्राईम मोजायचे आहे गोलाकार कवचाच्या हाय सिमेट्री डेन्सिटी चा उपयोग करूया हे इंटीग्रल मोजण्यासाठी तर आधी आपण काय करणार आहोत आपण या गोलाकार कवचाच्या हाय सिमेट्री डेन्सिटी मुळे असलेले पोटेन्शियल मोजणार आहोत आपल्याला माहित आहे कि जर आपल्याला डेन्सिटी सिग्मा थिटा बरोबर आहे कॉस थिटा हे दिलेले असेल तर या डेन्सिटी साठी आपण हे लेक्चर मध्ये पाहिले आहे की हे पोटेन्शियल तर आपल्याकडे एक गोलाकार कवच आहे जेथे ही डेन्सिटी सिग्मा समाविष्ट केली आहे आणि आपण हे लेक्चर मध्ये पाहिले आहे की पॉईंट वेक्टर r येथे गोलाकार कवचामुळे असलेले पोटेन्शियल हे या सूत्राने दिले जाते जे आहे r भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा जेथे r हे लहान असणार आहे कॅपिटल R पेक्षा आणि जेव्हा r हे मोठे असणार आहे कॅपिटल R पेक्षा तेव्हा हे पोटेन्शियल R चा घन भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा भागिले r चा वर्ग असे दिले जाते तर हे इंटीग्रल मोजण्यासाठी आपण या उत्तरांचा उपयोग करणार आहोत तर पुन्हा V r हे बरोबर आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन नॉट सिग्मा नॉट थिटा भागिले वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R d थिटा d फाय तर जर सिग्मा थिटा बरोबर आहे का कॉस थिटा आपण हे उत्तर लिहू शकतो तर जर दिलेली डेन्सिटी सिग्मा थिटा प्राईम ही कॉस थिटा प्राईम आहे तर आपण हे कॉस थिटा प्राईम असे लिहू शकतो आणि एका गोलाकार प्रणालीसाठी हा पृष्ठभागाचा घटक असा दिला जातो की R चा वर्ग साईन थिटा प्राईम आणि d थिटा प्राईम d फाय प्राईम तर जर दिलेली डेन्सिटी ही कॉस थिटा प्राईम आहे तुम्ही हे लिहू शकता की R चा वर्ग साईन थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम भागिले वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R जिथे वेक्टर कॅपिटल R हे गोलाकार कवचा वरील पॉईंटकडे निर्देशीत करते Vr 14π0 r RR2sinddϕ 14π0 cosθr RR2sinddϕR24π0 cosθr Rsinddϕ r30 cosθ for r≤RR330 cosθr2 for r≥R तर आपण हे R चा वर्ग भागिले 4 पाय एपसिलोन नॉट कॉस थिटा प्राईम साईन थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम भागिले वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R प्राईम असे लिहू शकतो जर या दोन उत्तरांची तुलना केली तर मी हे पाहू शकतो की पोटेन्शियल हे बरोबर आहे का आपण या पोटेन्शिअल साठी चे उत्तर माहित आहे तर मग आपण याची त्या उत्तरानसोबत तुलना करु शकतो जे असे दिले जाते की r भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा जिथे r लहान आहे कॅपिटल R पेक्षा आणि ते बरोबर आहे R चा घन भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा भागिले r चा वर्ग जिथे r बरोबर आहे किंवा मोठे आहे कॅपिटल R पेक्षा तर आपण पाहू शकतो की आपण याला कॉस थिटा प्राइम साईन थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम भागिले वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R प्राईम 1 भागिले 4 पाय एपसिलोन नॉट R चा वर्ग बरोबर आहे r भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा जिथे r लहान आहे किंवा बरोबर आहे कॅपिटल R पेक्षा आणि बरोबर आहे R चा घन भागिले 3 एपसिलोन नॉट कॉस थिटा भागिले r चा वर्ग जिथे r बरोबर आहे किंवा मोठे आहे कॅपिटल R पेक्षा R24π0 cosr Rsindd r30 cosθ for r≤R R330 cosθr2 for r≥Rcosr Rsindd 4πr3R2cosθ for r≤R 4πR3r2cosθ for r≥R r Rr2R2 2rRcoscosθsinsinθcosϕ ϕ cossinddR2r2 2rRcoscosθsinsinθcosϕ ϕ तर तुम्ही याला असे लिहू शकता की साईन थिटा प्राईम कॉस थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम भागिले वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R प्राईम बरोबर आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हे असे लिहिले जाऊ शकते की r भागिले कॅपिटल R चा वर्ग गुणिले 4 पाय कॉस थिटा r हे लहान आहे कॅपिटल R पेक्षा यासाठी आणि बरोबर आहे 4 पाय R भागिले 3 कॉस थिटा भागिले r चा वर्ग r हे मोठे आहे किंवा बरोबर आहे कॅपिटल R पेक्षा यासाठी तर येथे गोलाकार अक्ष प्रणाली मध्ये वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R हे लिहिले जाऊ शकते बरोबर आहे असे माफ करा वेक्टरचे केवल मूल्य वेक्टर r केवल मूल्य वजा वेक्टर कॅपिटल R हे असे लिहिले जाऊ शकते ते बरोबर आहे r चा वर्ग अधिक कॅपिटल R चा वर्ग वजा 2 कॅपिटल R स्मॉल r कॉस थिटा प्राईम कॉस थिटा अधिक साईन थिटा प्राईम साईन थिटा कॉस फाय वजा फाय प्राईम तर जर आपण हे असे लिहिले की r वजा वेक्टर R चे केवल मूल्य तर आपण पाहू शकतो की इंटीग्रल साईन थिटा प्राईम कॉस थिटा प्राईम d थिटा प्राईम d फाय प्राईम भागिले r चा वर्ग अधिक कॅपिटल R चा वर्ग वजा 2 r कॅपिटल R कॉस थिटा प्राईम कॉस थिटा अधिक साईन थिटा प्राईम साईन थिटा कॉस फाय वजा फाय प्राईम तर ही काही नसून परंतु इंटिग्रल आहे जे आपल्याला मोजायचे आहे तर हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे तर आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आपल्याकडे आहे एक समान चार्ज असलेले गोलाकार कवच तर हे z अक्षाभोवती फिरत आहे तर जर आपण या गोलाकार कवचाच्या पृष्ठभागाचा एक घटक घेतला आपण हे पाहू शकतो की प्रत्येक घटक हा z अक्षाभोवती कोणीय वेग ओमेगा ने फिरत आहे तर पृष्ठभागावरील घटक ds चा वेग हा दिला जातो तर हा कोन आहे तर जर वेक्टर r आणि z अक्ष सोबत झालेला थिटा पुढील कोन तुम्ही ते पाहू शकता की ही या वर्तुळाची त्रिज्या तिथे हा पृष्ठभागावरील घटक फिरत आहे तर आपण पाहू शकतो हे ते वर्तुळ आहे जिथे ds फिरत आहे तर या वर्तुळाची त्रिज्या ही r साईन थिटा ने दिली जाते तर तुम्ही इथे पाहू शकता V r हे दिले आहे r साईन थिटा गुणिले ओमेगा जे काही नसून फक्त त्रिज्या गुणिले कोणीय वेग आहे तर करंट डेन्सिटी जी आहे j r ही दिली जाते सिग्मा याचा अर्थ तिथे जी काही डेन्सिटी आहे ती आहे सिग्मा गुणिले V r परंतु ही सरफेस डेन्सिटी आहे तर जर आपण वोल्युम चार्ज डेन्सिटी लिहिली वोल्युम करंट डेन्सिटी तर आपण त्याला डेल्टा r वजा वेक्टर R गुणिले v r असे लिहू rsinθω तर आपण पाहू शकतो की हा पृष्ठभागावरील घटक फाय च्या दिशेने फिरत आहे तर jr ची r दिशा ही असेल फाय कॅपिटॅलिझम च्या दिशेने आणि हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे याच प्रश्नाच्या या उत्तराकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन म्हणजे जर मी हे गोलाकार कवच घेतले आणि येथे एक फीत आहे असा विचार केला तर या फितीला क्षेत्रफळ आहे दोन पाय R साईन थिटा गुणिले R d थिटा हे या फितीचे पूर्ण क्षेत्रफळ आहे तर हे 2 पाय R चा वर्ग साईन थिटा d थिटा आहे या फितीवर असलेले चार्ज नेट चार्ज q हे 2 पाय R चा वर्ग साईन थिटा d गुणिले थिटा सिग्मा आणि हा चार्ज फिरत आहे तो पर सेकंद फिरतो तो पर सेकंद जात आहे हा चार्ज पर सेकंद ओमेगा भागिले 2 पाय असा आहे rsinθω तर फीत देत असलेला करंट हा हे काही नसून परंतु पाय R चा वर्ग साईन थिटा d थिटा गुणिले सिग्मा गुणिले ओमेगा भागिले दोन पाय चला काही कॅन्सलेशन करूया 2 पाय कॅन्सल होते आणि तुम्हाला मिळते R चा वर्ग साईन थिटा d थिटा सिग्मा ओमेगा ते या पृष्ठ भागांमध्ये जात असलेले करंट आहे तर सरफेस करंट डेन्सिटी ही असणार आहे हे करंट भागिले ही एवढी लांबी जी मी येथे या गोलावर लाल दाखवली आहे जी R d थिटा आहे तर हे असणार आहे R चा वर्ग साईन थिटा d थिटा सिग्मा ओमेगा भागिले R d थिटा चला पुन्हा काही कॅन्सलेशन करूया d थिटा कॅन्सल होतो R कॅन्सल होतो आणि तुम्हाला मिळते R सिग्मा ओमेगा साईन थिटा तर सरफेस करंट डेन्सिटी K ही फाय च्या दिशेने आहे सिग्मा R ओमेगा साईन थिटा आणि जर मी ह्याला वोल्युम करंट डेन्सिटी असे लिहिले j हे असणार आहे K च्या पटीत ते आहे r वजा R हे बनते सिग्मा R ओमेगा साईन थिटा डेल्टा r वजा R फाय जे नेमके तेच उत्तर आहे जे आधी आले आहे तर आम्ही तुम्हाला त्याच प्रश्नाला दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आता आपण प्रश्न क्रमांक तीन सोडणार आहोत तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला इंटिग्रल d फाय प्राईम dz प्राईम भागिले वेक्टर R चा वर्ग अधिक हे स्मॉल r चा वर्ग वजा 2 स्मॉल r कॅपिटल R कॉस थिटा कॉस फाय वजा फाय प्राईम अधिक z वजा z प्राईम हा z वजा z प्राईम चा वर्ग आहे तर आपल्याला हे इंटिग्रल मोजायचे आहे तर आपण पुन्हा काय करणार आहोत तर आपल्याकडे आहे एक दंडगोल मी एक एकसमान डेन्सिटी सिग्मा आणतो तर पहिले मी एक गाशिअन पृष्ठभाग बनवतो जो दंडगोलाकार आहे कारण की येथे फाय सममिती आहे तर आपण पाहू शकतो की इलेक्ट्रिक फिल्ड हे या पृष्ठभागावरील प्रत्येक पॉइंटला लंबरूप आहे जे r k च्या दिशेने असणार आहे ds charged enclosed0 तर पृष्ठभागाचा घटक हा सुद्धा त्याच दिशेत असणार आहे जे R कॅपिटल आहे तर गॉस च्या नियमाप्रमाणे आपण लिहू शकतो की आणि या पृष्ठभागाची लांबी ही कॅपिटल L आहे आणि या दंडगोलाकार सेलची त्रिज्या ही कॅपिटल R आहे आणि या गाशिअन पृष्ठभागाची त्रिज्या ही लहान आहे तर आपण पाहू शकतो आपण गॉस चा नियम वापरणार आहोत जो आहे E डॉट ds बरोबर आहे तर चार्ज समाविष्ट केलेला आहे गॉस चा नियम बरोबर आहे गाशिअन पृष्ठभागावर समाविष्ट केलेला चार्ज भागिले एप्सिलॉन नॉट 2πrL 2πRLσ0E Rσ0r तर आपण येथे पाहू शकतो समाविष्ट केलेला चार्ज हा या दंडगोलाकार सेलच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या बरोबर असणार आहे जे असे दिले जाते 2 पाय कॅपिटल R गुणिले L गुणिले चार्ज डेन्सिटी भागिले एप्सिलॉन नॉट तर कारण की E हा प्रत्येक पॉईंटवरती स्थिर आहे आपण हे असे लिहू शकतो की ds बरोबर आहे 2 पाय कॅपिटल R गुणिले कॅपिटल L गुणिले सिग्मा भागिले एप्सिलॉन नॉट तर पृष्ठभाग क्षेत्रफळ ds हे गाशिअन पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आहे तर जे 2 पाय स्मॉल r गुणिले L बरोबर आहे 2 पाय कॅपिटल R गुणिले L सिग्मा भागिले एप्सिलॉन नॉट तर इलेक्ट्रिक फील्ड E हे बरोबर आहे कारण की L 2 पाय हे कॅन्सल होत आहे तर इलेक्ट्रिक फील्ड हे R सिग्मा भागिले एप्सिलॉन नॉट गुणिले r असे दिले जाते Vr rREdrrRRσ0rdr σR0 lnrrRVrσR0ln Rr तर आता कारण की आपल्याला माहीत आहे पॉईंट r येथे असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे सिग्मा कॅपिटल R भागिले एप्सिलॉन नॉट r हे आहे तर पोटेन्शियल v r हे r ते कॅपिटल R E डॉट dr असे दिले जाईल जिथे r हा संदर्भ पॉइंट आहे तर आता मी काय करणार आहे मी हा संदर्भ पॉईंट या दंडगोलाकार कवचाच्या पृष्ठभागावर घेतो तर हे बरोबर असणार आहे E सिग्मा कॅपिटल R भागिले एप्सिलॉन नॉट गुणिले r d r जे बरोबर आहे सिग्मा R भागिले एप्सिलॉन नॉट ln r प्राईम r ते कॅपिटल R तर हे असे दिले जाते की कॅपिटल R भागिले एप्सिलॉन नॉट l n कॅपिटल R भागिले स्मॉल r तर ही पोटेन्शियल आहे तर हे दंडगोलाकार कवच्यामुळे असलेले पोटेन्शिअल आहे दंडगोलाकार दंडगोल ज्याच्यावर एकसमान डेन्सिटी सिग्मा आहे तर मी हा निष्कर्ष दंडगोलाच्या आत r हे मोठे आहे कॅपिटल R पेक्षा E बरोबर आहे 0 तिथे मोजण्यासाठी वापरणार आहे तर दंड गोलाच्या आत पोटेन्शियल हे स्थिर आहे ते जे काही दंडगोलाकार कवचाच्या पृष्ठभागावर असलेले पोटेन्शिअल आहे त्याच्या बरोबर असणार आहे तर जर आपण संदर्भ पॉइंट 0 येथे पोटेन्शिअल घेतले जिथे r बरोबर आहे 0 असे असू द्या तर आपल्याकडे आतल्या बाजूला आहे v r बरोबर 0 आणि दंडगोलाच्या बाहेरील बाजूला आहे v r बरोबर या पॉईंटच्या तर जर मी पुन्हा लिहिले मी पुन्हा जर तुम्हाला एक दंडगोलाकार कवच ज्यावर एकसमान चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे ते दिले असेल तर पॉईंट p येथे असलेले पोटेन्शियल आणि हा चार्ज चा घटक आहे जो दिला जातो R d फाय प्राईम d z प्राईम गुणिले सिग्मा तर हा चार्ज चा घटक आहे त्यामुळे पॉईंट p येथे असलेले पोटेन्शियल तुम्हाला मोजायचे आहे तर हे वेक्टर r आहे तर आपण पोटेन्शियल हे d b पाहू शकतो तर पॉईंट p येथे असलेले पोटेन्शियल हे पृष्ठभागावरील सर्व घटकांच्या पोटेन्शिअल ची बेरीज असणार आहे जी इंटिग्रल v r बरोबर आहे सिग्मा R d फाय प्राईम d z प्राईम भागिले वेक्टर r वजा वेक्टर R जे तुम्हाला जिथे पोटेन्शियल मोजायचे आहे त्या पॉईंटचे चार्ज घटका पासूनचे अंतर आहे Vr 14π0σR ddzr R σR0ln Rr r≥R0 r≤R तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे जे आपण मोजले आहे तर हे v r हे असे दिले जाते हे आहे सिग्मा R भागिले एप्सिलॉन नॉट ln R भागिले r जेव्हा r हे मोठे आहे कॅपिटल R पेक्षा आणि बरोबर आहे 0 जेव्हा r लहान आहे कॅपिटल R पेक्षा तर जर आपण हे इंटीग्रल बघितले तुम्ही हे करू शकता सिग्मा r हे कॅन्सल होईल आणि तिथे आणखीन एक वेक्टर आहे ते आहे 1 भागिले 4 पाय एप्सिलॉन नॉट σR ddzr R4π ln Rr r≥R 0 r≤R r R r2R2 2rRcosϕ z z2 dϕdzr2R2 2rRcosϕ z z2 तर एप्सिलॉन नॉट हे कॅन्सल होईल तर आपणही लिहू शकतो d फाय प्राईम dz प्राईम वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R तुम्ही पहा हे r प्राईम बरोबर आहे 4 पाय l n वेक्टर R भागिले r जेव्हा r हे मोठे आहे किंवा बरोबर आहे कॅपिटल R च्या आणि बरोबर आहे 0 जेव्हा r लहान आहे कॅपिटल R च्या तर जर आपण ही इंटीग्रल पाहिले आपण असे लिहू शकतो की वेक्टर कॅपिटल R केवल मूल्य जे आहे r चा वर्ग अधिक कॅपिटल R वजा 2 r कॅपिटल R कॉस फाय वजा फाय प्राईम अधिक z प्राईम पूर्ण चा वर्ग तर जर मी वेक्टर r वजा कॅपिटल R ची किंमत ठेवली वेक्टर r वजा वेक्टर कॅपिटल R पूर्ण चे केवल मूल्य तर ते असेल d फाय प्राईम d z प्राईम भागिले r चा वर्ग अधिक कॅपिटल R चा वर्ग वजा 2 r कॅपिटल R कॉस फाय प्राईम फाय वजा फाय प्राईम अधिक z वजा z प्राईम पूर्ण चा वर्ग तर हे काही नसून परंतु आपल्याला मोजायचे इंटीग्रल आहे तर हे प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे तर या असाइनमेंट मध्ये तिथे एक घटक आहे जो 2 फाय जो तिथे नव्हता तर ही एक टायपिंग ची चूक आहे प्रश्न क्रमांक चारमध्ये आपल्याकडे एक चकती आहे जिच्यावर z अक्षाच्या सोबत एक समान मॅग्नेटायजेशन आहे तर मॅग्नेटायजेशन हे z अक्षाच्या दिशेने आहे जे हे आहे तर जर मी आता बांधील करंट मोजले जे आहे सिग्मा B जे M क्रॉस n कॅप असे दिले जाते तर इथे जर मी वेक्टर M लिहिले जे j च्या दिशेने आहे आणि आपण पाहू शकतो की पृष्ठभागाच्या घटक हा z च्या दिशेने आहे तर सिग्मा B हे बरोबर आहे 0 तर हे आहे आपले kb Kb Mn Mzz 0 तर आणि वोल्युम चार्ज डेन्सिटी जे आहे jb ते दिले जाते डेल क्रॉस M कारण की आपल्या जवळ आहे एक एक समान मॅग्नेटायजेशन तर हे हे सुद्धा 0 आहे चकतीच्या बाहेरील बाजूला M हे बरोबर आहे 0 कारण की मॅग्नेटायजेशन हे फक्त चकतीवर आहे आणि म्हणून तिथे मुक्त करंट नाही आणि बांधील करंट नाही तर आपण असे लिहू शकतो की B हेसुद्धा 0 आहे M0 B0 तर हे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे उत्तर आणि त्याकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनावर दोन भाष्य करूयात तुम्हाला Kb असे आहे जे आहे M क्रास n आहे 0 याच्या परिणाम स्वरूप ते वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावर आहे पण तुम्ही इथे एक प्रश्न उपस्थित करू शकता आणि तो प्रश्न असा आहे की जर माझ्याकडे हे आहे आणि M हे z दिशेमध्ये आहे बाजूच्या पृष्ठभागावर तिथे आहे एक n जेणेकरून तुम्ही M क्रास n घेता तुम्ही येथे हे नक्की पहाता की करंट हा चकतीच्या परिघावर आहे तर जर मी याकडे वरून पाहिले तर हे करंट हे असे जात राहील तथापि आपण या प्रश्नांमध्ये असे केले आहे की ही एक मोठी पातळ चकती आहे याच्यामध्ये त्रिज्येचा प्रसार हा जाडी पेक्षा खूप खूप जास्त आहे आणि म्हणून जर तुम्ही कदाचित असा विचार करू शकता की पृष्ठभागावरील करंट हे काहीतरी मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न करते होय ते करते पण ते खूप कमी आहे परिणामकारकपणे 0 आहे कारण की खूप मोठे R हे तुम्हाला केंद्रामध्ये खूप कमी फिल्ड देईल आणि म्हणून जे केले गेले ते बरोबर आहे पण तुमचा प्रश्न जर असा असेल की तेथे परिघावर करंट असू शकतो तुम्ही बरोबर आहात परंतु ते करंट मॅग्नेटिक फिल्ड ला काहीही योगदान करत नाही तुम्ही त्याच प्रश्नाकडे पाहू शकता H च्या दृष्टिकोनाने किंवा सहाय्यक फिल्ड ज्याबाबत तुम्ही बोलत आहात आता तिथे M आहे हे असे तुम्ही आठवा कि आपण लेक्चर मध्ये हे केले होते ही B चा डायवरजन्स हा 0 आहे आणि म्हणून H चा डायवरजन्स हे बरोबर आहे वजा M चा डायवरजन्स ते काय देत आहे तुम्ही पहा जर तुम्ही या M च्या पलीकडे पाहिले ते परिमित आहे आणि अचानक खाली जाते M Hinside MHoutside0B 0H MBinside o M M0Boutside0 तर M हे एका डेल्टा फंक्शन सारखे आहे किंवा ते पृष्ठभागावरील मॅग्नेटिक चार्ज उत्पन्न करतात जर तुम्हाला आवडले तर पृष्ठभागावरील मॅग्नेटिक चार्ज तुम्ही इथे बाहेर बघू शकता M चा डायवरजन्स हा असणार आहे ऋण M आणि दुसऱ्या बाजूला M चा डायवरजन्स हा असणार आहे धन M कारण की जेव्हा तुम्ही पलीकडे जाता M हे वाढत आहे नंतर M कमी होत आहे आणि म्हणून जेव्हा मी ऋण M चा डायवरजन्स घेतो तेव्हा ते असे आहे की जर या चकतीवर H मोजण्यासाठी तिथे एक धन मॅग्नेटिक चार्ज आहे इथे आणि एक ऋण मॅग्नेटिक चार्ज आहे इथे आणि ज्या प्रकारचे फिल्ड उत्पन्न झाले आहे ते इलेक्ट्रिक फिल्ड प्रमाणे असणार आहे तर H हे इतर दिशेमध्ये असणार आहे इथे तर आतील बाजूचे H हे बरोबर असणार आहे ऋण M आणि बाहेरील बाजूचे H हे बरोबर असणार आहे 0 मला हे माहीत आहे की B हे बरोबर आहे म्यु 0 H अधिक M आणि म्हणून आतील बाजूचे B असणार आहे वजा M अधिक M जे 0 आहे आणि बाहेरील बाजूचे B आहे कारण की H हे 0 आहे ते 0 आहे आणि M तिथे 0 आहे तर हे सारखेच आहे जसे या आधी प्रश्न सोडवला आहे दोन्हीही तुम्हाला सारखेच उत्तर देतात आम्ही तुम्हाला याच प्रश्नाकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिले आहेत एक तर बांधील करंट मधून किंवा इलेक्ट्रिक विश्लेषण मधून हे प्रश्न क्रमांक दोन किंवा प्रश्न क्रमांक पाच चे सुद्धा उत्तर देते